डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्ससाठी वेलकम माझे नाव राम सतीश असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज आपण हेरिटेज एट रिस्क विशेषतः अय्युथय़ा या जुन्या थायलँड राज्याच्या राजधानी वर बोलणार आहोत त्यासंदर्भात मी काही जुने रिपोर्ट आणि डिफरंट ऍनॅलिसिस उदाहरणार्थ फ्लड रिस्क ऍनॅलिसिस या बद्दल बोलणार आहे जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल की त्या लोकांनी कोणत्या प्रकारचे मेजर्स कन्सिडर केले होते हे लेक्चर म्हणजे हेरिटेज एट रिस्क बाबत थोडक्यात ओव्हरह्यू आहे हेरिटेज कॉन्टेक्स्ट पाहण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात थायलंड बद्दल हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग सांगतो थायलंडचे बरेचसे लिटरेचर 13 व्या शतका संबंधित आहे आम्हाला स्पष्टपणे आढळले आहे ती त्या शतकात तेथे लॅना किंगडम होते वर स्लाईड मध्ये आपण लॅना किंगडम पाहू शकता आणि सुखोथाई हे पहिले प्राचीन राज्य होते लॅना किंगडम थायलंडच्या उत्तरेकडील भागात आहे चियांग माई प्रत्यक्षात बँकॉक येथून आला आहे आजचा बँकॉक आणि अयुठाया वर स्लाईड मध्ये आहेत तेराव्या ते चौदाव्या शतकात दरम्यान अय्युथय़ा लॅना किंगडम होते तुम्ही खरे तर आयोध्या नाव ऐकले असेल तुम्ही भारतीय उपखंडातील रामायणातल्या मेथोडोलॉजिकल गोष्टी ऐकले असतील साधारणपणे भारतीय आणि थाई कल्चर मध्ये बरेच साम्य आहे थायलँड त्याचप्रमाणे इंडोनेशियन कल्चर आणि थाई कल्चर यात बरेच साम्य आहे तुम्ही जटायुबद्दल पक्षी ऐकले आहे का सीताला लंकेला नेत असताना रावणाशि लढा देण्याचा प्रयत्न करणारा पक्षी आहे वास्तवात थायलंडचे राष्ट्रीय चिन्ह म्हणजे प्रत्यक्षात जटायु पक्षी अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचे ते महाकाव्य आहे हे रामाच्या जन्मस्थळावरही प्रतिबिंबित होते म्हणजे लंका शोधण्याबाबत दस्तऐवज असल्यासारखे अनेक अभ्यास झाले आहेत थायलंडमध्ये तसेच भारतीय खंडात अय्युथय़ाला कसे स्थान दिले आहे याबद्दल वेगवेगळ्या समजुतींबद्दल चर्चा केली गेली आहे या संदर्भात मागच्या जनरेशन पासून किंवा वेळोवेळी बरेच डेमोग्राफिक इशू आहेत त्या वेळी नक्की काय सिच्युएशन होती हे आपल्याला कधी कळणार नाही परंतु एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे स्टोरी रिफ्लेक्ट झाली आहे अय्युथय़ा देखील रामा पर्यंत रिफ्लेक्शन दाखविते प्रत्यक्षात थाई ओळखीवर काम केलेला बुरिन थाराविचित्तकनचा हा माझा थायलंडचा मित्र आहे आपणास माहितीसाठी सांगू इच्छितो की मी त्याच्या कामातील मूलभूत माहितीच्या ऐतिहासिक पैलूंविषयी काही माहिती गोळा केली आहे आता ही सुखोताई हळूहळू अय्युथय़ा बनली आहे आपल्याला माहित आहे की हे अय्युथय़ा 13 व्या आणि 14 व्या शतका दरम्यानचे राज्य आहे आता चियांग माई प्लस सियाम जो 20 व्या शतकातील सियामी आहे ही संपूर्ण गोष्ट आता चियांगमध्ये झाली आहे आता लॅना भाग खूप मर्यादित झाला आहे आणि तिथेच चियांग माई अजूनही आपली ट्रॅडिशनल आयडेंटिटी आणि कल्चरल रिसोर्सेस प्रतिबिंबित करते म्हणूनच थायलंडला ऐतिहासिक वारसा आहे एकूणच ऐतिहासिक समजूत योग्यप्रकारे आहे बँकॉक थायलंडची राजधानी बनली आणि चियांग माई एक प्रकारची कल्चरल राजधानी बनली बुरिनने विशेषत 12 व्या शतकामध्ये किंवा 13 व्या शतकात घडलेल्या घटनांचा अभ्यास केला सुखोथाईंनी लन्ना किंगडमची रचना कशी केली होती आणि इसवी सन 1350 ते 17 व्या शतकाच्या जवळपास बर्मेनी युद्धात अय्युथय़ा राज्य उध्वस्त केले गेले होते आणि त्यानंतर सियाम साम्राज्य 17 व्या शतकापासून सुरू केले गेले आहे आपण राजा राम 5 पहा अशा प्रकारच्या बुरेनच्या नोंदी देखील एकप्रकारचे सहकार्य करतात त्या प्रदेशात मध्ये त्यांच्या बरेच राजाची नावे ऍक्च्युली राम 1 राम 2 राम 3 अशी ठेवली गेली आहेत आणि अशाच प्रकारे बर्मीच्या परिकल्पनेवरही इम्पॅक्ट पडतो म्हणून आम्ही याच वेळी अय्युथय़ाबद्दल बोलत आहोत जे राजधानी देखील आहे घरांच्या आर्किटेक्चरच्या बाबतीत बाबतीत ते वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रभावांमधून देखील दिसते डिफरंट बिलीपनी सिस्टम ने देखील आर्किटेक्चरमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक केले आहेत उदाहरणार्थ बर्याच पारंपारिक घरे उष्ण आणि दमट हवामानासाठी तयार केली गेली होती अशा प्रकारच्या क्लायमेटसाठी व्हेंटिलेशन खूप आवश्यक आहे क्लायमेट आणि जिओग्राफी हा एक अस्पेक्ट आहे तसेच दुसरा धार्मिक अस्पेक्ट आहे बौद्ध धर्मामध्ये ज्येष्ठता हा धर्माचा एक भाग आहे जो इमारतीच्या स्वरूपात आणि एका उंच छतावर आणि उष्णतेच्या उत्पादनासाठी बराच काळ वापरतो अतिवृष्टीसाठी जलद निचरा करतो हा खूप पूरग्रस्त भाग आहे तेथे एक सपोर्टिंग स्टिल्ट्स एक बफर एरिया आहे ते राहण्याच्या जागेसाठी थंड हवेचे सर्क्युलेशन अभिसरण करते आणि हंगामी पूर टाळण्यास मदत करते या अस्पेक्ट मुळे सर्वांची घरे स्टिल्ट्स वर सर्व घरे उभी राहतात वर स्लाईड मध्ये थायलंडच्या सेंट्रल पार्ट मधील ट्रॅडिशनल हाऊस दाखविले आहे तुम्ही पाहू शकतात की संपूर्ण घर स्टिल्ट्स वर उभे राहिले आहे अशाच प्रकारचा संपूर्ण प्रोग्राम असतो चियांग माई आणि बँकॉकमध्ये ही दोन महत्वाची ठिकाणे आहेत हे एक प्रकारचे मेट्रोपोलिटिअन म्हणून राजधानी शहर आणि तसेच कल्चरल कॅपिटल आहे लॅना हाऊस आणि सियामी हाऊस इतर घरांपेक्षा ओरिएंटेशन आणि ऑर्गनायझेशन च्या बाबतीत वेगळे आहेत वर स्लाईड मध्ये ते पाहता येते या घरांमध्ये टेरेन व्हरांडा आहे आणि स्वयंपाकघर त्यापासून थोडा वेगळे झाले स्लाईड मध्ये एक स्वयंपाकघर आहे एक चॅन आहे जेथे ते बियाणे आणि इतर गोष्टी घेण्यासारखे काही प्रकारचे कृषी उपक्रम करतात सामान्य टेरेस आणि अशा प्रकारच्या टेरेन व्हरांडा लेआउट मध्ये तेथे अगदी थोडा फरक आहे लॅना हाऊस हा अॅनिमिस्ट अॅप्रोच शी खूप लिंक आहे आपल्याला अॅनिमिस्ट बेलीइफ्स सिस्टम माहित आहे त्यांनी म्हशीच्या रूपात हे चित्रित करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचा अॅनिमिस्ट वर विश्वास आहे जे कुटुंबाला प्रोटेक्शन आणि हॅपिनेस देतात सियामी घर किंवा थाई घर हे आपल्याला बौद्ध धर्माविषयी माहित असलेल्या उच्च लक्ष्याच्या स्पिरितुअल आस्पेक्ट वर निर्वाण बद्दल प्रतिबिंबित करते आता आपण अय्युथय़ा या जुन्या थायलँड राज्याच्या राजधानी बद्दल बोलणार आहोत या ठिकाणी राम जन्म बद्दल काही स्टोरी आहेत थाईमध्ये अय्युथय़ाची स्थापना 1351 मध्ये राजा यू थोंग यांनी केली होती लोप बुरी येथे एका लहानशा प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी तेथून गेलेल्या राजाने आपल्या राज्याची राजधानी म्हणून घोषित केली याला बहुतेक वेळा अय्यथ्य राज्य किंवा सियाम असे म्हटले जाते अशाप्रकारे यापूर्वी मी तुम्हाला दाखविलेल्या सुखोथाई राज्याची अय्युथय़ा ही दुसरी सियामी राजधानी बनली आहे हे शहर चाओ फ्रेया लोपबरी आणि पळसक नद्यांच्या संगमावर वसलेले आहे म्हणूनच हे शहर जवळपास डेल्टा प्रकारचे आहे या ऐतिहासिक शहराला धार्मिक महत्त्व आणि हिस्टॉरिकल अंडरस्टॅंडिंग देखील आहे या ऐतिहासिक शहराला कल्चरल सिग्निफिकँस आणि इंटिग्रिटी आहे हे शहर 17 व्या शतकात बर्मी मिलिटरीने नष्ट केले होते परंतु नंतर ते अय्युथय़ा हिस्टॉरिकल पार्क म्हणून रूपांतर केले गेले आणि शालेय जागतिक वारसा म्हणून ओळखले जाऊ लागले येथून पुढे त्याचे आउटस्टॅंडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू रिफ्लेक्ट होऊ लागली

या लेक्चर साठी मी प्रामुख्याने अय्युथय़ा कल्चरल हेरिटेज स्थळासाठी फ्लड डिजास्टर रिस्क असेसमेंट करण्यासाठी उपयोगी असे दोन तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि पर्टिक्युलर पेपर वापरणार आहे नॅचरल हजार्ड संबंधित काम करणारा झोरन व्होजिनोविक मायकल हॅमंड डारिया गोलूब सियानी हिरुनसाली Zoran Vojinnovic and Michael Hammond Daria Golub Sianee Hirunsalee या लेखकांचा एक ग्रुप आहे त्यांनी ऍक्च्युली अलीकडे एक डॉक्युमेंट पब्लिष केले आहे त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये ते सर्वप्रथम फ्लड रिस्क असेसमेंट बद्दल बोलतात कारण फ्लड डिजास्टर रिस्क असेसमेंट हे बेसिक प्रकारचे ट्रॅडिशनल टूल आहे रिस्क अण्डरस्टॅण्डिंग आणि मॅनेजिंग करण्यासाठी ट्रॅडिशनल अप्रोच आहे या प्रकारच्या एसेसमेंट साठी बहुतेक वेळा किती प्रमाणात इनफॅक्ट झाला आहे किंवा त्याचे कारण काय आहे अशा प्रकारचे क्वांटइटिटिव्ह अस्पेक्ट फोकस केले जातात प्रॉपर्टी डॅमेज कॉस्ट आणि बिजनेस डिस्क्रिप्शन फायनान्शिअल टर्म मध्ये क्वान्टीफीड केले जाते आणि याबद्दल आपणास माहिती आहे क्वान्टीफीड इम्पॅक्ट फ्लडिंग संबंधित संपूर्ण इफेक्ट रिफ्लेक्ट करू शकत नाही जसे की केवळ मॉनिटरिं अस्पेक्ट बद्दलच नाही तर फिजिकल अस्पेक्ट आणि नॉन मॉनिटरिं अस्पेक्ट देखील आहे म्हणूनच एफआरए टूलमध्ये दुर्लक्षित केलेल्या गोष्टींचा कल्चरल हेरिटेज आणि लाईफ लॉस होतो फ्लड संबंधित हजार्ड असेसमेंट करताना हैड्रोलॉजिस्ट त्यांच्या 1 डी मॉडेल 2 डी मॉडेल्स हायड्रोलॉजिकल मॉडेल च्या मदतीने पावसाळ्यात पडलेल्या पाण्याचे सरफेस रणऑफ कसे होते याबद्दल बोलतात त्यामुळे पाण्याचे व्हॉल्युम किती होते आणि सरफेस वरून किती पाणी वाहते याची माहिती आपणास मिळते अशा प्रकारचे मॉडेलिंग आणि त्यातील सिम्युलेशन याबद्दलचे क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट आहे साइट स्पेसिफिक इंडिकेटर किंवा मेजरमेंट यांच्या दृष्टीने ऍक्च्युली व्हलनेरलॅबीलीटी असेसमेंट केले जाते त्याठिकाणी देखील मल्टिपल अस्पेक्ट कंबाईन करून मल्टी क्राईटरिया मेथड वापरल्या जातात काही क्वालिटेटिव अस्पेक्ट फायनान्शियल अस्पेक्ट असतात त्यासोबतच लाईव्ह स्टॉक लाईव्ह हूड ह्यूमन लॉस प्रॉपर्टी डॅमेज इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज इत्यादी गोष्टी घडतात त्यानुसारच डिफरंट सिच्युएशन मध्ये डिफरंट इम्पॅक्ट घडून येतात प्रत्येक साईट नुसार त्यांचे स्वरूप बदलत जाते परंतु साधारणपणे वरील कंडिशन आणि कल्चरल व्हलनेरलॅबीलीटी लक्षात घेणे हे इम्पॉर्टन्ट आहे ट्रॅडिशनल अॅप्रोच संबंधित रिलेट करताना ऑथरने दोन अॅप्रोचेस सांगितले आहेत

रिस्क हजार्ड म्हणजे व्हलनेरलॅबीलीटी संबंधित रिस्क कंपोनेंट ऍड होतो कम्युनिटी आणि संबंधित लोक रिस्क पर्सेप्शन अप्रोच कशाप्रकारे घेतात त्यालाच रिस्क म्हटले जाते कम्पेअर करताना रिस्क लेवल अंडरलेईग फॅक्टर कन्सिडर करावे लागतात हायड्रोलॉजिकल कंडिशन यूज केलेली लँड कॅचमेंट साठी उपयोगी लँड डेमोग्राफिक एक्सपोज सोशल आणि पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन गव्हर्नन्स इत्यादी पर्सेप्शन अस्पेक्ट कन्सिडर करताना नॉलेज लेव्हल बीलीप अँड व्हॅल्यू एक्सपर्ट कल्चर इन्स्टिट्यूशन Expert's cultural institutions बद्दलचा ट्रस्ट मागील एक्सपिरीयन्स आणि त्यातून झालेले अंडरस्टँडिंग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो डिझास्टर कॅरॅस्टिक्स फ्लड मॅग्नेट्यूड फ्लड फ्रिक्वेन्सी उन्सर्टऐनटीएस डायरेक्ट अँड इन डायरेक्ट डॅमेज टॅंगइबल इनटॅंगइबल डॅमेज इत्यादी गोष्टींसाठी पर्सेप्शन्स च्या मदतीने फामिलियारिटी कंट्रोल एबिलिटी वॅलेंटिइयरनेस एक्सपोजर कॅटस्ट्रॉफिक पोटेन्शियल इत्यादी गोष्टी लक्षात येतात असेसमेंट टेक्निक मॅक्झिमम हायड्रोलॉजिकल आणि हायड्रॉलिक मॉडेलिंग पर्यंत नॅरो डाउन करता येतात डेप्थ डॅमेज कव्ह या गोष्टी मॅप करतो येथे ते हेरिस्टिक्स कॉग्निशन आणि इंटुईशन्स विषयी बोलतात आणि त्यातून आउटपुट काय आहे ते आपल्यासाठी एक हजार्ड मॅप आणि व्हलनेरलॅबीलीटी मॅप फ्लड रिस्क मॅप रीजनरेशन होते परंतु रिस्क पर्सेप्शन ऍक्सेपप्टन्स हे देखील धोका आहे सोशल आणि कम्युनिटी द्वारे ते रिस्कसाठी तयार कसे करतात ते रिस्क बेहवियर कसे वर्तन स्वीकारतात म्हणूनच ही संपूर्ण गोष्ट सोशल आणि कम्युनिटी द्वारे येते या गोष्टी खूप प्रमाणात कम्युनिटी स्पेसिफिक कमिटी असतात ते त्यांच्याकडे कसे वागतात ते कसे पाहतात हे ते देखील विशिष्ट सोसायटी ठरवते अय्युथय़ा बेट शहरी भागात आहे तर या बेटाचा जवळजवळ एक तृतीयांश भाग जागतिक वर्ल्ड हेरिटेज खालील आहे वर स्लाईड मध्ये आपण पाहू शकता की नदी बेसेसमध्ये संपूर्ण बेटाचे प्रकार स्थापित झाले आहेत या दोन्ही भूमिकांनी लेखकांच्या प्रयत्नांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यातील एक सायंटिफिक अॅप्रोच आहे आणि दुसरे सोशल अॅप्रोच आणि त्याबद्दलची पर्सेप्शन आणि ते प्रत्यक्षात एकमेकांशी कसे रिलेट आहेत ते पहा हे 1 डी मॉडेल प्रमाणेच आहे हे चाओ फ्राया नदीच्या 52 किलोमीटर लांबीचे एक 1 डी मॉडेल आहे आणि ज्यामध्ये अनेक उपनद्या आहेत लोपबुरी पास्क नद्यांचा समावेश आहे ज्या प्रत्यक्षात अय्युथय़ा येथे भेटतात परंतु या नद्यांमुळे बराचसा रेन फॉल डेटा आणि 4 रेनगेज देखील कलेक्ट होतो नंतर 1 डी मॉडेल शहरी भागाच्या 2 डी मॉडेलसह तयार केले गेले आणि जास्त प्रमाणात फ्लड येण्याच्या प्रसंगाची तपासणी केली गेली पास्क लोपबुरी आणि चाओ फ्राया नद्यांच्या 1 डी नदी सिस्टम पासून ते डीएचआय माइक फ्लड सॉफ्टवेअर वापरतात आपण येथे पाहू शकता की सॅटॅलाइट उपग्रह डेटावरून 2 मीटर ग्रीड स्केल रिझोल्यूशनमधून कंटूर टॉपोग्राफी च्या सहाय्याने अय्युथय़ा लँड एरिया कसा डेव्हलप केला आहे प्रत्यक्षात डुंबलेले क्षेत्र कसे तयार करतात याबद्दल आपल्याला माहिती मिळते त्या ठिकाणी 4 प्रकारच्या फिजिकल व्हलनेरलॅबीलीटी आयडेंटिफाय करण्यात आले आहे रेसिडेन्शिअल बिल्डिंग कल्चरल प्रॉपर्टीज क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड कनेक्टिव्हिटी प्रत्येक ग्रुपमध्ये त्या ठिकाणी लो मिडीयम आणि हाय स्वरूपातील व्हलनेरलॅबीलीटी कॅटेगिरी करण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ पिलर असलेल्या रेसिडेन्शिअल बिल्डिंग मिडीयम कॅटेगिरी मध्ये येतात परंतु एक मजला असलेली घरे मोस्टली हाय रिस्क कॅटेगिरी मध्ये येतात त्याचप्रमाणे बुडलेल्या कल्चरल प्रॉपर्टीज आहेत त्या रिस्टोअर केल्या नाहीत आणि अर्चाएवलॉजिकल अवशेष आपल्याला माहित आहेत आणि यापैकी काही मालमत्ता जे रिस्टोअर केल्या आहेत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हॉस्पिटल पोलिस स्टेशन आणि एटीएम वॉटर सप्लाय यांचा समावेश आहे आणि त्या सर्व हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात जो रस्ता अस्फाल्ट रोडला कमी रिस्क आणि खडीचे रस्ते कच्चे रस्ते अधिक रिस्क आहे अशा प्रकारे एन्व्हायरमेंटचे 3 व्हलनेरलॅबीलीटी कॅटेगिरी करण्यात आल्या आहेत सोशल अॅप्रोच त्यादृष्टीने संपूर्ण रीजन 8 सेक्टर मध्ये डिव्हाइड करण्यात आला आहे रिव्हर डेल्टा संबंधित संपूर्ण हेरिटेज प्रॉपर्टी आहेत संपूर्ण रेसिडेंशियल टेरिटरी 8 सेक्टर मध्ये डिवाइड करण्यात आल्या आहेत प्रत्येक सेक्टरमधील कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह ग्रुप तयार करण्यात आला असून ग्रुप मॅपिंग एक्झरसाइज पूर्ण झाला आहे अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात मधून हुज एक्सरसाइज डेव्हलप करण्यात आला आहे त्यासोबतच बरा बराच बऱ्याच इन्व्हेंटरी आणि डेटा कलेक्ट करण्यात आला आहे सगळ्यात मोठी डिफिकल्टी म्हणजे दोन प्रकारचे मॅप कशा पद्धतीने कम्पेअर करावे कारण ट्रॅडिशनल फ्लड रिस्क मॅप हा वन मीटर रास्टर ग्रीड सेल स्पेशियल डेटा फॉरमॅट वापरतो तर रिस्क पर्सेप्शन मॅप वेगवेगळ्या साइज चे पॉलीगोन वापरतो म्हणूनच एकाच सेटचा स्पेशियल डेटा कम्पेअर करण्यासाठी डिफिकल्टी आहे एक्स्ट्रीम कंडिशन साठीच्या फ्लड हजार्ड मॅप मध्ये 0 5 ते 1 5 मिटर डेप्थ असलेल्या थ्री शोल्ड व्हॅल्यू दिलेल्या असतात तेथे इंउंडेशन मॅप आहे आपण हे पहाल की हा संपूर्ण भाग पाण्याच्या 1 5 मीटर उंचीच्या वर अगदी संपूर्णपणे फ्लड झाला आहे किनाऱ्यावरच्या सर्वच गोष्टी घडल्या आहेत बुडाल्या आहेत या ठिकाणी प्रत्येक लेयर क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण फिजिकल व्हलनेरलॅबीलीटी पाहू कोणत्या जागा सगळ्यात जास्त डॅमेज झाल्या आहेत मिडीयम आणि डॅमेज असलेल्या जागा कोणत्या आहेत कोणत्या जागा अद्याप क्लासिफाय करण्यात आल्या नाहीत त्याचप्रमाणे कम्युनिटी मधील सोशल टारगेट ग्रुप कोणते आहे सोशल व्हलनेरलॅबीलीटी मॅप मध्ये कोणत्या कम्युनिटी नेहमीच अफेक्ट झाल्या आहेत इकॉनोमिक व्हलनेरलॅबीलीटी इकॉनोमिक व्हलनेरलॅबीलीटी म्हणजे फ्लड सिच्युएशन मध्ये कोणते बिझनेस सेक्टर काही काळासाठी क्लोज डाऊन शट डाऊन झाले त्यासोबतच त्यांचा लाईव्ह स्टॉक कशाप्रकारे डॅमेज झाला हे सगळेच म्हणजे इकॉनोमिक व्हलनेरलॅबीलीटी होय तुमच्या लक्षात येईल की मोठ्याप्रमाणावर कमर्शियल अस्पेक्ट डॅमेज झाला आहे कल्चरल व्हलनेरलॅबीलीटी तुमच्या लक्षात येईल की कल्चरल प्रॉपर्टी अंडर हाय रिस्क आहेत याठिकाणी एक गोष्ट अंडरस्टँड केली पाहिजे ती म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज देखील हाय रिस्क म्हणून आहे उद्या काही गोष्टी कोल्याप्स झाल्यातर हेरिटेज डॅमेज होईल म्हणजेच आपण एक प्रकारे हिस्ट्री क्लोज करू आपण एक प्रकारे हिस्ट्री ला इंटेन्स डॅमेज करत आहोत खरेतर नेक्स्ट जनरेशन ने त्यांच्या कंट्री बद्दल पूर्वजांकडून शिकले पाहिजे सध्या ते डिजिटल टूल च्या साह्याने मॅप कंबाईन करीत आहेत वर स्लाइड मध्ये ट्रॅडिशनल अॅप्रोच ने कंबाईन केलेला फ्लड रिस्क मॅप दाखविला आहे सोशल अॅप्रोच पर्सेप्शन अॅप्रोच आणि सायंटिफिक अप्रोच द्वारे सिमिलर डेटा मिळतो आणि तो आयडेंटिफाय करता येतो सायंटिफिक अप्रोच मध्ये इतर काही पोसईबीलीटीएस असू शकतात पर्सेप्शन अॅप्रोच मध्ये काही प्रकारचा डेटालॅकिंग असू शकतो लेखकाने अशा प्रकारच्या डेटालॅकिंग मधून कोणते अस्पेक्ट आर्टिल्क्युलेट होऊ शकतात आणि कोणते अस्पेक्ट आर्टिल्क्युलेट होऊ शकत नाही ते आपल्या रिपोर्ट मध्ये व्यवस्थित पणे नमूद केले आहेत मला वाटते तुम्ही तो रिपोर्ट पाहू शकतात पण सध्या तरी सॅटॅलाइट इमेजरी आणि सोशल अंडरस्टॅंडिंग बद्दल शिकून घेणे महत्त्वाचे आहे हे दोन अस्पेक्ट एकमेकांशी कसे को रिलेटेड आहेत त्यांच्यात कोणत्या बाबी कॉन्ट्रास्ट आहेत पर्यंत आता पर्यंत आपण बऱ्याच लेखकांनी फ्लड अनालिसेस साठी वापरलेल्या डिफरंट टेक्निक बद्दल चर्चा केली आहे परंतु कंजर्वेशन पॉईंट ऑफ आयसीओएमओएस ऐतिहासिक सिटी अय्युथय़ा बद्दल त्यांनी कोणते रिपोर्ट प्रोडूस केले आहेत 2011 मध्ये आलेल्या मेजर फ्लड चा डायरेक्ट इम्पॅक्ट झाला होता त्यावेळी काही इमर्जन्सी कम्युनिकेशन मेजर कमी होते तसेच काही रश प्रोसेस इंडिकेट करण्यात आली होती फ्लड चा मिड टर्म आणि लॉंग टर्म इम्पॅक्ट असतो आपल्याला हेरिटेज साईट माहिती आहे ते कशाप्रकारचे कन्क्लूजन काढू शकतो मेजर फ्लड विरुद्ध फ्युचर मेजर सर्वप्रथम साईटचे फ्लडिंग पासून प्रोटेक्शन कसे करू शकतो तुम्ही हेरिटेज साईट पाहिल्यात तर टेम्पल वाट चाय प्लेस सगळेच नदीजवळ आहेत आणि म्हणूनच नेहमी साईटचे फ्लडिंग होऊ शकते ऍक्च्युली अथोरिटी सिमेंट काँक्रेट आणि मेटल बॅरियर च्या सहाय्याने इमर्जन्सी फ्लड प्रेवेंशन बॅरियर सेट अप प्रिपेअर करत आहे जेणेकरून कमीत कमी फ्लड हेरिटेज ठिकाणी प्रवेश करण्यापासून अडथळा येऊ शकेल हा एक अस्पेक्ट झाला तर दुसरा अस्पेक्ट म्हणजे फ्लड पाण्याचे इम्पॅक्ट कमी करण्याचे उपाय आपण कोणत्या प्रकारची उपाययोजना अवलंबू शकतो याबद्दल सांगताना एक सर्वात सोपी आणि स्वस्त पद्धत म्हणजे झाडे लावणे तर कल्पना करा जर लोकांनी झाडे लावण्यास सुरवात करतात आणि विशेषत बांबूची झाडे कारण ती घनतेने आणि त्याचबरोबर खूपच वेगाने वाढू शकतात काही प्रजाती आयडेंटिफाय करता येतात आणि अशा प्रकारच्या फ्लड आफ्फेक्टेड एरियात प्लांटेशन वृक्षारोपण करणे शक्य होईल म्हणूनच ऐतिहासिक संदर्भ असल्याने एखाद्याने हिस्टरी लर्निंग पहावे सिटी वॉल रिप्रोडक्शन इतिहासकारांनी ही जिओग्राफी हेरिटेज साईट होण्याआधीच तेराव्या शतकात याबद्दल विचार केला होता मला वाटते की त्या काळात लोक कशाप्रकारे जगले असतील निश्चितच त्यांनी हे किंग्डम प्रोटेक्ट करण्यासाठी एखादी वॉल बिल्ड केली असेल आपणही सिटी वॉल रिप्रोडक्शन चा विचार का करू नये किंग्डम हलविले गेल्यावर अशी शक्यता असू शकते कदाचित लोकांनी त्या सर्व विटा बाहेर केल्या असतील आणि कदाचित हा परिसर अबंडोनेड केला असेल तर हे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत ज्यामुळे आपण सिटी वॉल रिप्रोडक्शन चा विचार करू शकतो आपण मागे पाहताना फ्लड परिस्थितीत लोक कसे जगले असते याबद्दल चर्चा करायला हवी त्या वेळेचे ट्रॅडिशनल मेजर आयडेंटिफाय करून ट्रॅडिशनल विस्टम रीडिस्कवर करायला हवे त्या काळात लोकांनी डेव्हलप केलेले ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टम आपण पाहू यात त्या काळात लोकांनी कोणत्या प्रकारच्या प्रोसेस वापरल्या होत्या त्या रीडिस्कवर करून आजकालच्या कॉंटेम्पोरारी प्रॅक्टिस सिच्युएशन मध्ये इम्प्लिमेंट करून आपल्याला काही प्रमाणात लर्निंग होईल आपल्याला योग्य प्रकारे डायरेक्शन मिळू शकेल आणि तिसरा अस्पेक्ट म्हणजे कंजर्वेशन आणि यूटिलिझशन याबाबतचा कम्प्रेहेंसिवे प्लान आपल्याला कसे माहित पडेल कि आर्ट डिपार्टमेंट ने लिविंग हेरिटेज आणि कंजर्वेशन या दोघांसाठी कम्प्रेहेंसिवे प्लॅन तयार केला आहे त्यानंतर लोकांनी अय्युथय़ा इंटरनॅशनल सिम्पोसिम बद्दल बोलले आहे त्या ठिकाणी फ्लड रीसायलेन्स च्या ग्लोबल एक्सपर्ट लोकांकडून आपल्याला माहिती मिळू शकेल मी तुम्हाला काही फोटोग्राफ दाखवतो तुम्ही पाहू शकतात की तेथे काँक्रीट टाय बीम वापरुन तयार केलेले नवीन स्क्वेअर बेस आहेत त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणजे प्लिंथ वाढवण्यासाठी टाय बीमसह बेस बनवले आणि मग त्यांनी त्याच्या विटाचा भाग झाकला म्हणूनच बर्याच ठिकाणी आपल्याला एक प्रश्न पडतो की टाय बीम कव्हर करावे असा विशिष्ट सायंटिफिक स्टडी आहे का ते अशा प्रकारच्या कन्क्लूजन पर्यंत कसे येतात याची एक ट्रॅडिशन का नाही आणि ऑथेन्टीसिटीचा प्रश्न देखील येतो आणि तोच कंजर्वेशन प्रॅक्टिस चा योग्य मार्ग आहे तर या पर्टिक्युलर प्रॅक्टिसमध्ये बरेच प्रश्न येतात वर चित्रात तुम्ही नवीन कन्स्ट्रक्ट केलेल्या प्लिंथ पाहू शकतात आणि स्ट्रक्चरल किंवा ट्रॅडिशनल अंडरस्टँडिंग कसे ओव्हर लूक झाले आहे या साठी ही एकमेव पद्धत आहे या आपण पहात असलेल्या काही बाबी आहेत कंजर्वेशन फिलॉसॉफी आणि एक्झिक्युशन आयडीलि कव्हर होत असे कारण एका बाजूला आपण हेरिटेज ऑथेन्टीसिटी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रोटेक्शन कसे करावे याबाबत बोलत आहोत म्हणूनच या दोन्ही गोष्टी एकत्र येणे गरजेचे आहे हे उन्दूलाटिंग अणक विटांचे बांधकाम कारागिरीचे सर्वोत्कृष्ट नाही उदाहरणार्थ तुम्ही कधी या प्रकारच्या सर्कलर मौन्ड्स कडे पाहिले तर अगदी आंध्रातही तुम्हाला असे दिसते की घंटसाळात अशाच प्रकारच्या स्तूपाचे वीट स्तूप बांधले गेले आहेत विटांचे साइझ कॉम्पोनन्ट खूप भिन्न होते आपण पाहू शकता की विटांचे बाँडिंग कसे करावे जेणेकरून लोड सहजपणे हस्तांतरित केले जाऊ शकते आपण पाहू शकता की बरीच सुधारणा केली जाऊ शकते कारण की बाँडिंग विटाच्या आकारात असलेल्या मटेरियल कॉम्पोनन्ट ची योग्य काळजी घेतली गेली नाही मटेरियल कॉम्पोसिशन मोर्टारची चुना जुन्या नवीन चुनखडी तोफांची रचना त्यात बेसिक फंडामेंटल डिफरेन्स आहे निश्चितच कॉन्सर्व्हशन देखील निश्चित केले पाहिजे की नंतर जे जोडले गेले आहे ते रिफ्लेक्ट करावे लागेल कारण हे सर्व कोणत्या संदर्भात आपल्याला काय दर्शवायचे आहे याबद्दल भिन्न आहे संपूर्ण कॉन्सर्व्हशन आणि मॅनॅजमेण्ट प्लॅन बद्दल बोलता येईल पॅचमध्ये पुन्हा बर्याच गोष्टी पुन्हा प्लॅस्टर केल्या गेल्या आहेत रिंप्लास्टरिंग आणि डिफरेन्ट पॅचवर्क केले गेले आहे परंतु हे करण्याचे कारण म्हणजे कॉन्सर्व्हशन बर्याच प्रोजेक्ट साठी आढळणारी ही सामान्य पद्धत आहे त्यांनी हे एकतर चुना प्लास्टर किंवा जवळपासची रचना ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु आपण जवळपास असलेली कॉम्पोसिशन करावे त्या मुळे काही डिफरेन्स पडेल नवीन टाईल्स टूरिज्म या उद्देशाने त्यांनी स्मारक उभे केले आहे परंतु आपल्याला माहिती आहे की स्मारकाची ऑथेन्टीसिटी चाललेंज करण्यात आली म्हणून त्यांना स्मारक काढून टाकण्याची आणि वीट टाईल्स सह बदलण्याची आवश्यकता आहे जेणेकरून ऑथेन्टीसिटी कायम राखली जावी आणि येथे आपण जे पाहू शकता ते कॉन्सर्व्हशन आणि रेकॉन्स्ट्रूक्टिव रिस्टोरिंग फिलॉसॉफी आहे परंतु ते कसे थांबवायचे त्याबद्दल खरोखर विचार करणे ही एक बाब आहे जसे की आम्ही सरळ जॉइंट्स पाहतो आपल्याला माहित आहे की हे जॉइंट्स पुअर काम दर्शविते प्रॉब्लेम असा आहे कि अशा परिस्थितीत कॉन्सर्व्हशन प्रोजेक्ट साठी काम करणे अत्यंत कठीण आहे म्हणून मी आशा करतो की तुम्हाला अय्युथयातील एखाद्या हेरिटेज साईट ची कल्पना येईल ऍनॅलिसिस कसे केले गेले आहे आणि त्यासह कोणत्या प्रकारचे इम्प्लिकेशन्स तयार केले गेले आहेत आणि तरीही आपल्याकडे कंजर्वेशन आणि डेव्हलपमेंट मध्ये कोणती चाललेंज आहेत याची तुम्हाला एक कल्पना येईल धन्यवाद मी तूमचा आभारी आहे